इलेक्ट्रिक पोलरायझेशन अँड बॉउंड चार्जेस II मागील लेक्चर मध्ये आपण पहात होतो की मेडीयम किंवा मटेरियल ज्याच्यावर असते पोलरायझेशन डेन्सिटी आणि त्यामुळे नेट डायपोल मोमेंट आणि हे आपण फिजिकली पाहिले होते आणि म्हणालो होतो की याच्यामुळे तयार होतात सरफेस चार्ज तसेच बल्क चार्ज नेमके हे कसले चार्जेस असतात ते काय प्रोड्युस करतात हे आपण पाहणार आहोत या लेक्चर मध्ये शेवटी आपण पाहणार आहोत इफेक्ट ज्याच्यामुळे ते फिल्ड प्रोड्युस करतात किंवा ते पोटेन्शियल प्रोड्युस करतात तर आपण शिकणार आहोत कोणत्या प्रकारचे चार्जेस अशा कॉन्टिटी तयार करतात कारण आपण इंटरेस्टेड आहोत या कॉन्टिटी मध्ये चला घेऊ एक मटेरियल जे पोलाराईझ्ड आहे आणि त्याच्याकडे आहे पोलरायझेशन p तर जे पोटेन्शियल आपण पाहिले होते मागील लेक्चर मध्ये r या पोलरायझेशन मुळे ते असणार आहे 1 ओवर 4πε0 p ऍट r प्राईम डॉट r मायनस r प्राईम ओव्हर r मायनस r प्राईम क्यूब d v प्राईम dv प्राईम म्हणजेच मी इंटिग्रेट करत आहे ओव्हर द वोल्युम ज्याच्यावर हे चार्जेस दिलेले आहेत आता हे समजून घेण्यासाठी मी एक ट्रिक वापरतो जर मी ग्रॅडियंट घेतला विथ रिस्पेक्ट टू प्राईम व्हेरिएबल ऑफ r मायनस r प्राईम हे तुम्ही सहजपणे दाखवू शकता मी हि एक्सरसाईझ तुमच्यासाठी देतो हे येईल r मायनस r प्राईम भागिले r मायनस r प्राईम क्यूब आणि म्हणून मी रिप्लेस करू शकतो ही कॉन्टिटी या इथे सर्कल मधील रेड ने या येथील कॉन्टिटी च्या सहाय्याने आणि लिहितो v r अशाप्रकारे 1 ओवर 4πε0 इंटिग्रेशन p r प्राईम डॉट ग्रॅडियंट विथ रिस्पेक्ट टू प्राईम व्हेरिएबल 1 ओवर r मायनस r प्राईम dv प्राईम r rr r3dV 1।r r।r rr r3 Vr14π0Pr 1।r r।dV आता काही मॅनिप्युलेशन करूयात p r प्राईम डॉट ग्रॅडियंट ऑफ 1 ओव्हर r मायनस r प्राईम हे मी लिहिणार आहे अशाप्रकारे डायव्हरजन्स ऑफ p r प्राईम भागिले r मायनस r प्राईम हे आहे डायव्हरजन्स विथ रिस्पेक्ट टू प्राईम व्हेरिएबल प्राईम डायव्हरजन्स ऑफ p r प्राईम भागिले r मायनस r प्राईम ही आहे वेक्टर आयडेंटिटी 1d मध्ये आणि ही पाहायला खूप सोपी आहे 3d मध्ये सुद्धा ही पाहायला खूप सोपी आहे तुम्ही हे सोडवू शकता त्यामुळे मला मिळते पोटेन्शियल v r अशाप्रकारे 1 ओवर 4πε0 इंटिग्रेशन डायवरजन्स विथ रिस्पेक्ट टू प्राईम व्हेरिएबल p r प्राईम भागिले r मायनस r प्राईम dv प्राईम मायनस 1 ओवर 4πε0 इंटिग्रेशन डायवरजन्स रिस्पेक्ट टू प्राईम व्हेरिएबल ऑफ r प्राईम भागिले r मायनस r प्राईम dv प्राईम लक्षात ठेवा आपण पहात आहोत या पोलराइझ्ड मटेरियल कडे पहिल्या टर्म साठी मी वापरू शकतो डायव्हरजन्स थेरम आणि अशा प्रकारे लिहू शकतो 1 ओवर 4πε0 इंटिग्रेशन 1 ओव्हर r मायनस r प्राईम p r प्राईम डॉट n प्राईम n प्राईम आहे हा युनिट वेक्टर वोल्युम च्या बाहेर जे असेल डायरेक्शन सरफेस एलिमेंट ds प्लस1 ओवर 4πε0 इंटिग्रेशन साठी मी हा मायनस साईन आत घेतो मायनस डेल प्राईम डॉट p r प्राईम डायवरजन्स ऑफ पोलरायझेशन डेन्सिटी भागिले r मायनस r प्राईम dv प्राईम मी हे थोड्याशा वेगळ्या पद्धतीने लिहिणार आहे तुम्ही पाहू शकता की या कॉन्टिटी चा अर्थ काय आहे 4πε0 जर सरफेस चार्ज σ असेल तितक्याच वोल्युम वर आणि बल्क चार्ज असेल रो आणि σ तेव्हा मी लिहिणार चार्ज डेन्सिटी 1 ओवर r मायनस r प्राईम σ r प्राईम इंटिग्रेटेड ओवर सरफेस प्लस 1 ओवर 4πε0 इंटिग्रेशन रो r प्राईम ओवर r मायनस r प्राईम dv प्राईम ds प्राईम यावरून तुम्हाला काय समजते हे तुम्हाला सांगते की इलेक्ट्रोस्टॅटीक प्रॉपर्टीज इलेक्ट्रोस्टॅटीक पोटेन्शियल किंवा इलेक्ट्रिक फील्ड चा विचार करता ही चार्ज डेन्सिटी σ या कॉन्टिटी च्या इक्विवलेंट आहे आणि बल्क डेन्सिटी रो इक्विवलेंट आहे इथे या कॉन्टिटी च्या डायव्हरजन्स ऑफ p Pr।r r।dV14π01r rrds14π0ρr।r r।dV तर जोपर्यंत इलेक्ट्रिसिटी अथवा इलेक्ट्रोस्टॅटीक प्रॉपर्टीज चा संबंध आहे तोपर्यंत मी या टर्म्स मध्ये इंटरप्रिट करणार आहे दिलेला बल्क मटेरियल काही चार्ज पोलरायझेशन डेन्सिटी p r n डॉट p सरफेस वर हा सरफेस चार्ज डेन्सिटी प्रमाणे असतो आणि हे चार्जेस पोलरायझेशन मुळे मुव्ह होण्यासाठी फ्री नसतात मी यांना म्हणणार आहे बाउंड चार्जेस त्याच प्रमाणे डायवरजन्स ऑफ p r इथे माझ्याकडे प्राईम नाही हा इक्विवलेंट आहे बल्क चार्ज डेन्सिटी रो r च्या हे सुद्धा फ्री चार्जेस नाहीत यांना मी म्हणणार आहे बाऊंड तुम्ही पाहू शकता की इथे सातत्य आहे यापूर्वी आपण डेव्हलप केलेल्या फिजिकल पिक्चरच्या जसे कि पोलरायझेशन मुळे सरफेस चार्ज तसेच बाउंड चार्ज उद्भवतात आणि तुम्ही पाहू शकता डायव्हरजन्स ऑफ p नक्की कसा बदलतो स्पेस मध्ये जर तो बदलला तर त्याच्यामुळे उद्भवतात बाऊंड चार्ज जर p इथे कॉन्स्टंट असेल तर बाउंड बल्क चार्ज असणार नाहीत परंतु सरफेस चार्ज असतील इलेक्ट्रोस्टॅटीक पोटेन्शिअल विचारात घेता p हा इक्विवलेंट आहे बाउंड चार्ज सरफेस तसेच बल्क शी आणि म्हणून इलेक्ट्रिक फील्ड सुद्धा असणार आहे जे कि खूप इंटर पोटेन्शियल आहे हे सुद्धा इक्विवलेंट असेल अशाप्रकारे की जसे काही हा उद्भवला आहे या बाऊंड चार्जेस मुळे काही एक्झाम्पल आपण पाहूयात समजा माझ्याकदे आहे सिलेंडर ज्याची उंची आहे h रेडियस r अशाप्रकारे कि r जास्त मोठा आहे h पेक्षा हे जवळपास खूप थिन डिस्क प्रमाणे आहे आणि याच्यावर आहे कॉन्स्टंट पोलरायझेशन p तेव्हा इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल अथवा फील्ड चा विचार करता हे इक्विवलेंट असणार आहे बाउंड चार्ज वरील सरफेस प्रमाणे ज्या अर्थी p कॉन्स्टंट आहे आत मध्ये बाउंड चार्ज नाहीत परंतु अप्पर साईड वर n बाहेर पडत आहे तर p डॉट n मला देईल पॉझिटिव्ह चार्ज ओवर अप्पर सरफेस विथ σ b आणि p तसेच r सेम डायरेक्शन मध्ये σ b बरोबर असणार आहे p डॉट n जे असेल p आणि लोवर सरफेस देईल निगेटिव चार्ज कारण इथे n या डायरेक्शन मध्ये आहे आणि p या डायरेक्शन मध्ये तर हे मला देईल निगेटिव चार्ज मायनस σ बरोबर मायनस p तर या इथे हे रेड दाखवलेले इक्विवलेंट असणार आहे दोन लार्ज प्लेटच्या विथ प्लस आणि मायनस सरफेस चार्जेस आणि म्हणून आतील इलेक्ट्रिक फील्ड असणार आहे p च्या अपोझिट डायरेक्शन मध्ये याचे मॅग्निट्युड असेल p ओवर ε0 हे आहे पहिले एक्झाम्पल चला घेऊ दुसरे एक्झाम्पल समजा माझ्याकडे आहे थिन रॉड पुन्हा p आत मध्ये दिला असेल आणि ही लांबी जास्त असेल रेडियस a पेक्षा या इथे तेव्हा मी विचारात घेऊ शकतो की हे इक्विवलेंट आहे p च्या हे आहे कॉन्स्टंट आणि आत मध्ये चार्ज असणार नाहीत आत मध्ये बल्क चार्ज असणार नाही परंतु अपर आणि लोवर एंड्स मला देतील p सरफेस चार्ज डेन्सिटी कारण कि हे खूप स्मॉल आहे आहे कम्पेअर करता साईड वरील एरिया खूप स्मॉल आहे लांबीच्या तुलनेत मी याला घेऊ शकतो इक्विवलेंट टू चार्जेस p गुणिले π a स्क्वेअर सेपरेटेड बाय डिस्टंस π a स्क्वेअर l आणि फिल्ड लाइन्स हे अशा प्रकारे दिसणार आहेत या ऍप्रॉक्सिनेशन मध्ये आणि तिसरे एक्झाम्पल म्हणून आपण घेणार आहोत एक स्पियर ज्याच्यावर आहे कॉन्स्टंट पोलरायझेशन स्पियर साठी n असणार आहे युनिट वेक्टर r स्पेरीकल कॉर्डीनेट मध्ये आणि पोलरायझेशन p असेल p z तेव्हा सरफेस चार्ज σअसणार आहे p डॉट n जे असेल p z डॉट r आणि जर तुम्हाला आठवत असेल स्पेरीकल कॉर्डीनेट च्या लेक्चर मध्ये हे होते p कोसाईन ऑफ थिटा या ठिकाणी n असणार आहे लोवर साईड वर अशाप्रकारे तर तुम्ही पाहू शकता की σ पॉझिटिव आहे जोपर्यंत कोसाईन थिटा पॉझिटिव आहे आणि हे छोटे छोटे होत जाईल जसजसे तुम्ही जाता कोसाईन थिटा बरोबर 0 कडे आणि अगदी 0 होतो इक्वेटर वर त्याच्यानंतर निगेटिव्ह होतो लोवर साईड वर कोसाईन थिटा वरील डिपेंडन्स मुळे इथे बल्क आहे बाउंड बाऊंड रो आहे डायव्हरजन्स p हे आहे 0 कारण p हा कॉन्स्टंट आहे आता जर तुम्हाला आठवत असेल तर हा इक्विवलेंट आहे एका प्रॉब्लेम सोबत जो आपण यापूर्वी सोडवलेला आहे ज्याच्या मध्ये माझ्याकडे होता σ बरोबर σ0 कोसाईन थिटा आणि काय मिळालं होतं याचे उत्तर मला तर तिथे मला मिळाले होते अपोझिट डायरेक्शन मध्ये इलेक्ट्रिक फील्ड ज्याचे मॅग्निट्युड होते σ0 ओवर 3 ε0 आणि आऊटसाईड मध्ये हे बनत होते फील्ड ऑफ टू जवळपास सेपरेट चार्ज्ड स्पियर पॉसिटीव्ह आणि निगेटिव्ह स्पीयर्स आणि बनवत होते डायपोल फिल्ड जे मी सोडवले नव्हते त्या एक्झाम्पल मध्ये परंतु आता तुम्ही पाहू शकता ज्या प्रकारे आपण हे डीरायव केले होते हे होते दोन अपोझिट चार्ज स्पियर जवळपास शिफ्टेड जिथे आऊटसाईड च्या स्पियर साठी हे बनत होते डायपोल तर पूर्वी प्रमाणेच हे सुद्धा मला देईल सेम फिल्ड हे मला देईल कॉन्स्टंट e आत मध्ये ज्याची किंमत असेल p ओव्हर 3 ε0 आणि बाहेरील साईड वर मला देईल डायपोल फिल्ड ऑफ डायपोल p जे असते 4 π भागिले 3 r क्यूब b तर आपण या लेक्चरमध्ये पहिले की कशाप्रकारे आपण विचार करू शकतो पोलरायझेशन चा चार्ज डिस्ट्रीब्यूशन प्रमाणे डायव्हरजन्स जो मला देईल बल्क चार्ज डिस्ट्रीब्यूशन बल्क चार्ज डेन्सिटी आणि स्टोक प्रॉडक्ट n सोबत इथे n असेल नॉर्मल डायइलेक्ट्रिक च्या बाहेर जाणारा हा मला देतो सरफेस चार्ज डेन्सिटी आणि त्याच्या पासून मी कॅल्क्युलेट करू शकतो पोटेन्शियल आणि फील्ड